कूलम्ब्स फोर्स ड्यू टू सेव्हरल पॉईंट चार्जेस कुलम्बचे बल Coloumb's force हे सुपरपोझिशन प्रिन्सिपलचे अनुसरण करते म्हणजेच अनेक चार्जेस मुळे असलेले बल हे बरोबर असते एकेका चार्ज वरील असलेल्या बलांची बेरीज हेच आपण आत्तापर्यंत शिकलेलो आहोत आता म्हणून येथे समजा मी हे काही चार्जेस घेतले Q1 Q2 Q3 Q4 आणि असेच पुढे आणि हे शोधायचा प्रयत्न केला की चार्ज q वरती काय बल आहे समजा हे अंतर आहे r1 हे अंतर आहे r2 हे अंतर आहे r3 हे अंतर आहे r4 आणि मला त्यांना व्हेक्टर आहेत असे काढू द्या तर हे व्हेक्टर आहे हे व्हेक्टर आहे हे व्हेक्टर आहे हे व्हेक्टर आहे तर येथे एकूण बल हे असेल q वरील वैयक्तिक बलाची बेरीज आणि हे असेल व्हेक्टर बेरीज तर हे असे होईल की एक भागिले 4 पाय ईप्सिलॉन 0 जे की सामायिक असेल q q1 भागिले r1 चा वर्ग r1 युनिट व्हेक्टर अधिक q2 भागिले r2 चा वर्ग r2 युनिट व्हेक्टर अधिक हे असे पुढे चालत राहील Fnet14π0qQ1r12r1Q2r22r2 एक गोष्ट लक्षात ठेवा कि व्हेक्टर अशा पद्धतीने लिहिले गेले पाहिजे की चार्ज कोणताही असू अधिक किंवा वजा सगळ्याची काळजी व्यवस्थितपणे घेतलेली असावी तर मी इथे एकूण बल F लिहीत आहे ते बरोबर असेल एक भागिले 4 pi Epsilon 0 q वरील बल समेशन चिन्ह q i भागिले r i चा वर्ग r i युनिट व्हेक्टर Fnet14π0qQiri2ri कधीकधी हे असे पण लिहिले जाते की एक भागिले 4 pi Epsilon 0 q समेशन Qi भागिले r i चा घन आणि याला व्हेक्टर करा हे सारखेच आहे कारण ri व्हेक्टर भागिले ri हे होईल r i युनिट व्हेक्टर Fnet14π0qQiri3ri यालाच सुपरपोझिशन प्रिन्सिपल म्हणतात याचा अर्थ असा की नेट फिल्ड मोजण्यासाठी एकेका फिल्डची बेरीज करायची याचा अर्थ असा होतो की जर चार्ज Q1 हा दुप्पट झाला तर Q1 मुळे असलेले बल देखील दुप्पट होईल तर आता आपण याचा वापर करू यात काही गोष्टींवर असलेले बल मोजण्यासाठी समजा येथे दोन चार्ज आहेत उदाहरण 1 समजा येथे दोन चार्ज आहेत ते काही अंतराने एकमेकांपासून दूर आहेत असे म्हणा की ते x y प्लेन मध्ये आहे हा चार्ज Q आहे हा चार्ज Q आहे जो की a एवढा अंतराने दूर आहे आणि मी येथे तिसरा चार्ज q हा x एवढ्या अंतराने दूर ठेवत आहे हे आहे q q वरील बल शोधायचे आहे जसे की आपण आधी सांगितले होते की q वरील पण हे वरच्या चार्जेस मुळे असेल याला आपण 1 म्हणू याला 2 म्हणून हे होईल 1 वरील बल अधिक 2 वरील बल FF1F2 हे एक व्हेक्टर बल आहे तर आता आपण चार्ज 1 घेऊयात आणि काय घडतं ते पाहूयात येथे चार्ज 1 q आहे येथे चार्ज q आहे हे अंतर x एवढे आहे हे a भागिले 2 एवढ्या अंतरावर आहे हे बल या व्हेक्टर ने दिलेले असेल तर F1 असेल एक भागिले 4 पाय ईप्सिलॉन 0 Qq इथे अंतर काय आहे हे आहे x चा वर्ग अधिक a चा वर्ग भागिले चार यांचे वर्गमूळ यांचा वर्ग होईल x चा वर्ग अधिक a चा वर्ग भागिले 4 गुणिले युनिट व्हेक्टर या दिशेने आणि हे व्हेक्टर आहे हा व्हेक्टर म्हणजेच हा व्हेक्टर वजा हा व्हेक्टर तर हे असे होईल की x x वजा a भागिले 2 y हा असेल व्हेक्टर चार्ज 1 पासून q पर्यंत आणि म्हणून युनिट व्हेक्टर हे बरोबर असेल x x वजा a y ते y पर्यंत भागिले त्याचे परिमाण जे की होईल घनमुळ x वर्ग अधिक a वर्ग भागिले 4 तर मी हे येथे ठेवतो मला येथे युनिट व्हेक्टर मिळेल ते असेल x x वजा a भागिले 2 y भागिले x चा वर्ग अधिक a चा वर्ग भागिले 4 एक अर्धा तर येथे माझे शेवटचे उत्तर असे असेल की एक भागिले 4 पाय ईप्सिलॉन 0 Q q भागिले x 4 चा वर्ग a चा वर्ग भागिले 4 चा 32 घात म्हणजेच असेल अंतर याचा 3 तीन वेळेस व्हेक्टर x x वजा a भागले 2 y F114π0Qqx2a2432 मी हे पुन्हा लिहितो इथे हा चार्ज q आहे चार्ज q येथे आहे चार्ज q येथे आहे यातील अंतर हे x a भागिले 2 a भागिले दोन आहे मी याला चार्ज 1 म्हणत आहे मी याला चार्ज 2 म्हणत आहे त्यानंतर हे बल F1 हे असेल एक भागिले 4 pi Epsilon 0 q q भागिले x चा वर्ग अधिक a चा वर्ग भागिले 4 याचा 32 घात गुणिले x x वजा a भागिले 2 y F114π0Qqx2a2432 हे मला असे सांगते की बल हे x या दिशेने आहे आणि बल हे y हे वजा दिशेने आहे जे की एकदम ठीक आहे कारण एकूण बल हे असे होईल की x घटक असा आणि y घटक असा अशाच पद्धतीने मी आता F2 लिहू शकतो F2 याला समान परिमाण आहे फक्त ही ह्या व्हेक्टर च्या दिशेने आहे आणि हा व्हेक्टर काय आहे हा व्हेक्टर म्हणजेच x x वजा a भागिले 2 y आणि म्हणून F2 असे लिहू शकतो की एक भागिले 4 pi Epsilon 0 Q q भागिले अंतर चा घन x चा वर्ग अधिक a चा वर्ग भागिले 4 याचा 32 घात जे की अंतर आहे हे अंतर आणि वरील अंतर सारखेच आहे हा व्हेक्टर येथे x x अधिक a भागिले 2 y हे बदलत आहे F214π0Qqxxa2yx2a2432 आता तुम्ही हे दोन्ही बल शोधा त्यांची बेरीज करा आणि तुम्हाला एकूण बल मिळेल एक भागिले 4 पाय ईप्सिलॉन 0 Q q भागिले x चा वर्ग अधिक a चा वर्ग भागिले 4 याचा 32 घात लक्षात घ्या की हा भाग मी काढून टाकला आहे एक अधिक चिन्ह आहे आणि एक वजा ची नाही गुणिले 2 x x हे उत्तर आहे F14π0Qqx2a2432 एका गोष्टीची नोंद करा की जर x हे शून्य असेल तर F हे देखील शून्य असेल आणि यामुळे चार्ज जेथे असेल हा याला या पद्धतीने ढकलेल दुसरा या पद्धतीने ढकलेल आणि या वरचे एकूण बल 0 होईल दुसरे असे की जर x हे खूप जास्त असेल तर a चा वर्ग भागिले 4 हे मी दुर्लक्षित करेल आणि मग एकूण बल असेल 4 pi Epsilon 0 2 Qq भागिले x चा वर्ग F14π02Qqxxx2 पूर्वी असे असेल की या मध्यभागावर चार्ज असेल 2q जो की q वर बल लागू करेल आणि आणखी काही गोष्टी ज्या आपण बघत आहोत तर सारांश म्हणजे आपण इथे काय शिकलो ते म्हणजे कुलम्बचा नियम Coulomb's law खूप सार्या पॉईंट चार्जेस मुळे असलेले एखाद्या चार्ज वरील बल कसे शोधायचे आपण पुढे काय शिकणार आहोत तर चार्जेस चे डिस्ट्रीब्यूशन आणि ह्या डिस्ट्रीब्यूशन मुळे असलेले बल याचे मोजमाप